सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि कम्प्युटर ग्राफिक्स वरील आपल्या NPTEL ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी मेकॅनिकल इंजीनियरिंग IIT खडगपूरचा राजाराम आहे आपण अभियांत्रिकी रेखांकनाचा परिचय या मॉड्यूल 1 लेक्चर नंबर 6 मध्ये आहोत आजच्या वर्गात आपण थोडक्यात एक खास डायमेन्शन पद्धत आणि टॉलरन्स देखील पाहू मागील वर्गात डायमेन्शनिंग करण्याच्या विशेष गोष्टीं तसेच आपण त्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या उदाहरणार्थ जर हे एक सिलेंडर असेल ज्यामध्ये अनेक पायऱ्या आहेत तर त्या व्हिव च्या दुसर्या बाजूला आपण पहिल्या पायरीसारखे बघू आता व्यास बघू जर तेथे व्यास आहे तर आपण फाय हे सिम्बॉल वापरू आणि सर्वात लहान डायमेन्शन्स आतील बाजूस आणि सर्वात मोठे बाहेरील बाजूस असावे अशाप्रकारे आपण यास पाहण्याचा प्रयत्न करा तर त्यांचे डायमेन्शन व्यासाच्या रूपात असले पाहिजेत विशेषत ते आयताकृती दिसतील अशा व्हिवमध्ये त्यांचे डायमेन्शन असले पाहिजेत तर जर आपल्याकडे असे अनेक सिलेंडर्स आहेत जर आपण या व्हिवकडे पाहिले तर ते आयतासारखे दिसतात त्या बाबतीत आपण डायमीटर ला अशा प्रकारे दर्शवित आहोत आपण सामान्यत या व्हिवमध्ये व्यास दर्शवित नाही कारण सर्व गोष्टी यातच असतात टेपर्ड वैशिष्ट्यांसारखे काही असल्यास उदाहरणार्थ आपल्याकडे आयता ऐवजी टेपर्ड फीचर आहे कदाचित ऑब्जेक्टमध्ये अशा प्रकारचे वैशिष्ट्य असेल या केस मध्ये आपण त्याची उंची 20 युनिट दर्शवितो आणि त्याची लांबी 60 युनिट दर्शवितो फ्लॅट टेपर चिन्हाचा वापर करून फ्लॅट एन्ड आणि त्यांचे टेपर स्लोप दरम्यानच्या एका बाजूच्या अंतरांची उंची देऊन आपण सहसा टेपर्ड वैशिष्ट्य दाखवतो येथे हे डायमेन्शन आणि टेपर्डसारखे काहीतरी आपण टेपर्ड आकाराच्या चिन्हाने दर्शवित आहोत अशाप्रकारे आपण दाखवितो आणि कदाचित त्या प्रमाणात हे प्रमाण वाढत आहे अशाप्रकारे पुढे जाऊन कोणतीही टेपर वस्तू आपण दर्शवितो दुसरा मार्ग म्हणजे एका बाजूची उंची देणे कदाचित ही लांबी टेपर आणि टेपर्ड भागाच्या स्लोपची असेल तर टेपर लांबी 60 युनिट्स आहे आणि ते होरिझोंटलशी 60 अंशांचा कोन बनवते तर हा टेपर सिम्बॉल रेशो जसा बदलत आहे त्या एका मार्गाने तर दुसरा मार्ग म्हणजे स्लोप आणि कोनातून हे विशेष डायमेन्शनिंग करण्याचे दोन मार्ग आहेत त्याचप्रमाणे जर आपल्याकडे थ्रेड स्क्रू इ असतील तर डायमेन्शनल परपोज आणि इतर गोष्टींसाठी त्यावरील थ्रेड्स थेट ठेवत नाही आपण विशिष्ट डायमेन्शन दर्शवितो जे सूचित करतात की हे थ्रेड्स आहेत उदाहरणार्थ जर आपण पेन घेतला तर जो स्क्रू आणि थ्रेड्स प्रकारांच्या संयोजनांसह दोन भागांमध्ये उघडला जाऊ शकतो तर त्यापैकी एकास बाह्य थ्रेड्स असू शकतात आणि दुसर्यास अंतर्गत जयंती असू शकतात म्हणून जेव्हा आपण बोल्ट्स नट पेन स्क्रू कॅप्स इत्यादींसाठी हे परिमाण दर्शवितो तेव्हा बाह्य थ्रेड्स आणि अंतर्गत थ्रेड्स नेहमीच असतात तर हे अंतर्गत थ्रेड्स आणि बाह्य थ्रेड्स दर्शविण्याचे भिन्न मार्ग आहेत याबद्दल अधिक तपशील आम्ही भविष्यातील वर्गांमध्ये शिकू तथापि जेव्हा आपण या प्रकारचे आयताकृती भाग टेपर्ड आणि वक्र आणि रेषा पाहतो तेव्हा हे सूचित होते की येथे थ्रेड्सचा वापर आहे शिवाय आपण सहसा हे थ्रेड्स मेट्रिक M भागांद्वारे दर्शवितो त्या हेतूसाठी मेट्रिक थ्रेड्स मध्ये एक सिम्बॉल M आहे कदाचित याचा व्यास 12 मिमी आहे जर ते बाह्य थ्रेड्स असतील तर आपण ते बाह्य बाजूने दर्शवितो हा थ्रेड तो आहे तर आपण M 12 दाखवतो जेव्हा हे रेनॉल्ड्स पेनच्या पांढऱ्या रंगाच्या भागासारखे असेल ज्याला अंतर्गत थ्रेड्स असतात अशा केसमध्ये आपण अंतर्गत भागात ते दाखवणार आहोत त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा ह्या थ्रेड्स बोल्ट नट आणि इतर प्रकारच्या गोष्टींचा समावेश असतो त्यासाठी सामान्यतः ड्रिल केलेल्या छिद्रांची खोली वापरतो उदाहरणार्थ या वस्तूच्या आत एक छिद्र आहे ज्यामध्ये आपला थ्रेड आहे तर खोली नेहमीच आवश्यक असते उदाहरणार्थ या केस मध्ये येथे 12 मिमी तर एका टोकापासून हे 22 मिमी दर्शविले जाते तर येथून तो या भागापर्यंत आणि थ्रेडपर्यंत 22 मिमी आहे कदाचित ऑब्जेक्टचा आकार त्या छिद्रापर्यंत तयार करेल परंतु थ्रेडिंग फक्त या स्तरापर्यंत केले जाईल तरअशा केसमध्ये थ्रेडची लांबी 18 मिमी दर्शविली पाहिजे अशा प्रकारे थ्रेड्स आणि विशेष स्क्रू वैशिष्ट्ये दर्शविली जातात आम्ही नेहमीच फ्रंटल व्ह्यू आणि साइड व्ह्यूजसारखी दृश्ये दाखवितो कारण हा थ्रेडचा प्रकार आहे म्हणजेच बाह्य थ्रेड्स जर आपण या बाजूने पाहिले किंवा कदाचित या बाजुने पाहिले ते वर्तुळासारखे दिसेल ज्यास आपण थ्रेड्स म्हणू लागतो तर त्या केसमध्ये आपल्याकडे इन साईड डायमेन्शन्स देखील आहे त्याबद्दल अधिक तपशील पुढील वर्गात शिकू सामान्यत पुण्याला फक्त त्या चिन्हाकडे पाहून कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन इंग सिम्बॉल समजतात ड्रॉइंग मध्ये व्यास किंवा गोलाकार व्यास त्रिज्या वगैरे आहे की नाही हे समजून घेण्याच्या स्थितीत आपण असतो जर आपण फाय वापरत आहोत तर ते व्यास दर्शविते जर ते S फाय आहे तर ते गोलाकार व्यास दर्शवते त्रिज्यासाठी आपण R आणि गोलाकार त्रिज्यासाठी आपण SR चिन्ह वापरू जर हे स्क्वेअर घटक असतील तर आपण स्क्वेअर सिम्बॉल वापरु काहीवेळा आपण कदाचित सिलेंड्रिकल वस्तू रिप्रेझेंट करतो तेव्हा त्या परिस्थितीत आपण सिलेंडर्स म्हणून CYL वापरतो त्याचप्रमाणे जेव्हा प्लेटमध्ये हे एकाधिक छिद्र केले जातात तेव्हा तेथे एक पीच डामीटर दर्शविला जाईल ज्यामध्ये आपण सहसा हा PCD पीच सर्कल डामीटर वापरतो जर वस्तू समान अंतर ठेवल्या गेल्या तर आपण EQSP इक्वि स्पेस प्गोष्टी वापरू त्याचप्रमाणे इतर गोष्टी जसे की तो शंकूच्या आकाराचा टेपर असेल तर आपण तो या मार्गाने वापरतो जर हा फक्त फ्लॅट टेपर असेल तर आपण तो या मार्गाने वापरतो म्हणजेच फ्लॅट टेपर चिन्हासारखे जर हा शंकूच्या आकाराचा टेपर असेल तर आपण हा वापरतो विशेषत इतर बर्याच गोष्टी म्हणजेच थ्रेड आणि इतर गोष्टींसाठी आपण सहसाM हे चिन्हे पाहतो म्हणजेच मॅट्रिक थ्रेड हा अशा प्रकारचे थ्रेड तयार करण्याचा एक मार्ग आहे तेथे अनेक छिद्रे आहेत आणि अशा प्रकारचे बरेच काही जसे की काउंटर बोरस् काउंटरसिंक्स यासारख्या गोष्टी आहेत ज्यात लोक सामान्यत विशिष्ट सिम्बॉल्स वापरतात जर आपल्याला मशिनिस्टला चित्र पाठवायचे असेल तर रेखाचित्रांवर या युनिट्स ला डायमेन्शनिंग देणारे सिम्बॉल्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता रेखांकनाचे हे सर्व डायमेन्शन्स 12 मिमी इतकेच आहेत पण जर आपण एखाद्या मशिनिस्ट ला 12मि प्रकारचे ऑब्जेक्ट तयार करण्यास सांगितले तर कदाचित ते लांबी असू शकेल ते त्याचे होल असू शकेल ते तंतोतंत 12 मिमी करणे शक्य आहे तेथे नेहमीच प्लस किंवा मायनस डेविएशन्स शक्य असतात कारण आपण मशीन्सवर व्यवहार करीत आहोत मशीनवर परिणाम करणारे बरेच घटक असतात उदाहरणार्थ आपण एक टर्निंग ऑपरेशन करू इच्छितो जिथे आपल्याला 20 मिमीचे सिलेंडर बनवायचे आहे तथापि एक लहान डेविएशन ते म्हणजे यांत्रिक स्पंदनांमुळे तापमानात बदल झाल्यामुळे आपण या लेथ मशीनला कसे देतो यावर अवलंबून असते तर नेहमीच शक्यता असते की गोष्टी अति असू शकतात त्यापेक्षा कमी देखील असू शकतात बरेच घटक या गोष्टींवर परिणाम करतात तर 12 मिमी किंवा 20 मिमी असे सूचित करणे सहसा चांगली कल्पना नसते त्यापेक्षा 20 रेंजस टू 20 5 मिमी पर्यंत असणे दर्शवणे नेहमीच चांगले आणि तसेच 19 5 मिमी कदाचित 20 प्लस किंवा वजा 0 05 मिमी सारखे काहीतरी दर्शवावे आपण ज्या प्रकारचे डायमेन्शन्स दर्शवितो त्याला टॉलरन्स म्हणतात चला या टॉलरन्सबद्दल अधिक जाणून घेऊया टॉलरन्सची मूळ व्याख्या म्हणजे एखाद्या भागाच्या आकार आणि भूमितीमध्ये विशिष्ट भिन्नतेसाठी एक अलाउन्स कोणतीही वस्तू पुन्हा पुन्हा अचूक साईज आणि शेपने बनविली जाणार नाही आणि पुनरावृत्तीच्या मार्गाने आकार देखील बनविली जाईल जर आपल्याला हे एकाधिक उदाहरणासाठी पुन्हा बनवायचे असेल तर त्यामध्ये नेहमीच व्हेरिएशन असू शकतात तर समान आकार आणि भूमितीचा तंतोतंत समान ऑब्जेक्ट बनविणे शक्य नाही म्हणूनच टॉलरन्स अलाउन्स निश्चित करते कोणतीही गुणवत्ता तपासणी इत्यादी पुढील हेतूसाठी या टॉलरन्स मर्यादा काटेकोरपणे लागू केल्या जातात जर तेथे मोठे फरक असेल तर ते त्या भागाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकेल उदाहरणार्थ जर आपण एक साधा रेनॉल्ड्स पेन घेतला आहे ज्यामध्ये स्क्रू आणि दुसरा भाग दोन्ही आहेत म्हणून जेव्हा आपण या रेनॉल्ड्स पेनच्या निळ्या रंगाच्या भागाला स्क्रू करण्याचा प्रयत्न करीत आहोत जर थ्रेड खूपच लहान असेल तर तो त्वरित तो पेन सोडतो आणि त्या भागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतो जर हा थ्रेड खूप मोठा असेल तर कदाचित त्या वस्तूमध्येही ते फिट होणार नाहीत तर मोठा फरक नेहमीच या भागांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो जरी उदाहरणार्थ अंगठी बोट खूप मोठे असेल तर आपण ती अंगठी प्रभावीपणे वापरण्याच्या स्थितीत असणार नाही जर ती फारच लहान असेल तर ती आपल्या बोटावर देखील बसणार नाही तर या टॉलरन्ससह आपण जे काही घेतो त्यात काही फरक असल्यास म्हणजेच त्यात मोठा फरक असल्यास तो त्या भागाच्या कार्यक्षमतेवर गंभीरपणे परिणाम करतो तथापि आपल्याला ते तंतोतंत करायचे असल्यासआपल्याला भिन्न भिन्न बदल करावे लागतात हे आपल्याला काळजीपूर्वक करावे लागते आणि ते घटक बनवण्यासाठी खूप खर्चिक असतात तर एखाद्याला हे लहान फरक आणि लक्षणीय फरक दाखविण्यासाठी काळजी घ्यावी लागेल तर एकीकडे हे किंमत वाढविणार नाही हे खर्च वेळ खाऊ मॉनिटरी थिंग्सच्या रूपात असू शकते उत्पादनक्षमतेच्या बाबतीत आपण किती प्रमाणात आणि किती गोष्टी तयार करू इच्छिता हे याची किंमत आणि बर्याच गोष्टी यावर अवलंबून आहे म्हणून सामान्यत उद्योग या लहान भिन्नतेला आणि मोठ्या भिन्नतेला अनुकूल प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतात टॉलरन्स मशीनिंग प्रक्रियेमधील आपण एक मानक उदाहरण पाहू आपण काही गोष्टींना असेंब्ली म्हणून संबोधतो हे एकेकटे घटक आहेत जे आपण त्यांना फिक्स करतो आणि अंतिम उत्पादन बनवतो चला चष्म्याचे एक उदाहरण घेऊ ही एक अशी असेंब्ली आहे जी यामध्ये टिपिकल ग्लास तसेच फ्रेम असते ही फ्रेम आहे कदाचित तेथे जॉईंट असतात ज्यात जॉईंट स्क्रू ओल्ड ग्लास स्क्रू आणि फ्रेम असू शकतात यांना चष्म्याचे भाग असे म्हटले जाते जेव्हा या भागांना योग्य प्रकारे क्लब केले जाते तेव्हा आपल्याला असेंब्ली मिळते ही असेंब्ली चष्मा म्हणून कार्य करते चला आपण आता त्या फ्रेममधील स्वतंत्र गोष्टी पाहू ही फ्रेम आहे आपण एक ग्लास ठेवू इच्छितो आपण हा ग्लास बनवूया हा तोच आहे ज्यास आपण फिट करू इच्छितो या डायमेंशन कडे बघत असल्यास सर्वप्रथम हे डायमेन्शन तयार करणे सोपे नाही जर मेकॅनिकल स्ट्रेसेस कन्सिडर करून आपण त्याला फिक्स करण्याच्या दृष्टीने थोडेसे बदल केले तर ते कदाचित मुरगळले जाऊ शकते म्हणून मुख्य कार्यक्षमता जसे की फ्रेम मध्ये ग्लास फिक्स करणे आपण हे साध्य करण्याच्या स्थितीत असू शकत नाही याप्रमाणे यांत्रिक स्ट्रेसेसमध्ये थोडीशी वाढ कदाचित तापमानात बदल किंवा पृष्ठभागावरील घर्षण आणि इतर गोष्टीं साध्य करण्याच्या स्थितीत असू शकत नाही याचा तीव्र परिणाम त्या कार्याच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो परंतु जर ते कमी प्रमाणात असेल तर हे लहान आहे परंतु जर हे मोठे बदल असते ती तर ते त्या वस्तूमधून बाहेर येईल जर तो खूप मोठा असेल तो मोठा असेल आणि जर तो लहान असेल तर तो त्यामध्ये बसणार नाही म्हणून त्यांचे डायमेन्शन मूल्यांच्या विशिष्ट श्रेणीत न आल्यास भाग सहसा एकत्र बसत नाहीत उदाहरणार्थ हे डायमेन्शन 25 मिमी आहे असे समजू हे 25 मिमी अगदी योग्य माप आहे तर आपण जेव्हा हे करत असाल तेव्हा ते 25 1 मिमी ते 24 9 मिमी पर्यंत च्या श्रेणीमध्ये असेल जर हे 25 असेल तर ते त्या ऑब्जेक्टमध्ये बसते जर ते 26 असेल तर ते त्या वस्तूमध्ये फिट होणार नाही ज्यास फिट करण्यासाठी इतर मार्गांचा उपयोग करावा लागेल तर ज्या भागांचे डायमेन्शन त्यांच्या मूल्यांच्या विशिष्ट श्रेणीत न असल्यास भाग सहसा एकत्र बसत नाहीत उदाहरणार्थ आपण आपला एक ग्लास तोडला आपल्याला हे पुनर्स्थित करायचे आहे हे आपण पुनर्स्थित करू इच्छित आहोत जर रिप्लेसमेंट म्हणून एखादा भाग वापरायचा असेल तर तो काही डेविएशन लिमिट मध्ये मूळ भागाची डुप्लिकेट असणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा उद्योग गुणाकारांच्या प्रमाणात या प्रकारची उत्पादने बनवतात तेव्हा आपल्याला या टॉलरन्सबद्दल खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पुनरावृत्ती खूप आवश्यक असते कारण आपण उत्पादने मोडली की आपण ती पुनर्स्थित करू इच्छितो तर त्यास पुनर्स्थित करण्यासाठी आपल्याला तशाच प्रकारच्या डायमेन्शनचे घटक आवश्यक असतात हे शक्य नसल्यास आपल्याला टॉलरन्स वापरावे लागेल सामान्यत लहान टॉलरन्ससह किंमत वाढते ही एक सामान्य पध्दत आहे लहान टॉलरन्स ते बनवण्यासाठी उत्पादनाची किंमत वाढवते लहान टॉलरन्स असलेल्या भागांमध्ये बहुतेक वेळा उत्पादनांच्या विशेष पद्धतींची आवश्यकता असते केवळ खर्चाचीच गोष्ट नाही तर ते तयार करण्यासाठी आपल्याला विशेष उपकरणे आवश्यक असतात लहान टॉलरन्स असलेल्या भागांमध्ये बर्याचदा मोठी तपासणी करणे आवश्यक असते आणि भाग नाकारणे आवश्यक असते अशा प्रकारच्या छोट्या टॉलरन्सची काळजी घेण्यासाठी आपल्याला फार काळजी घ्यावी लागते यानंतर सर्वात शेवटी इन्स्पेक्शन केल्या जाते आवश्यक टॉलरन्स पेक्षा एक लहान विचलन असले तरी भाग नाकारला जाण्याची दाट शक्यता असते म्हणूनच लहान टॉलरन्समध्ये नेहमीच जास्त तपासणीची गरज असते आणि जरी कमीत कमी टॉलरन्स असणे मोठ्या टॉलरन्समध्ये बर्याच भागांना नाकारले जाण्याची अधिक शक्यता असते म्हणून लहान टॉलरन्स ठेवणे ही चांगली पद्धत असली तरी ती स्वतःच आव्हानात्मक असते आपण हे टॉलरन्स वेगवेगळ्या मार्गांनी निर्दिष्ट करतो उदाहरणार्थ ते भूमितीवर देखील आधारित असू शकते ते आकारावर सुद्धा आधारित असू शकते आकारासाठी आपण ते पाहू हे डायमेन्शन मध्ये अनुमत फरक निर्दिष्ट करण्यास मर्यादित करते म्हणजेच ती लांबी रुंदी उंची किंवा व्यास वगैरे असू शकते या प्रकारच्या गोष्टीबद्दल जर आपण भूमिती संदर्भात साईज टॉलरन्सबद्दल बोलत असू तर आपण या टॉलरन्सबद्दल देखील बोलत आहोत भूमितीय टॉलरन्सिंगसाठी ज्या भागाच्या भूमिती त्याच्या आकारापेक्षा वेगळे आहे तेथे टॉलरन्सचे स्पष्टीकरण करण्यास अनुमती असते मला रेक्टेंगल काढायचा आहे परंतु कदाचित तेथे एक लहान फरक आहे त्यामुळे जो कदाचित ट्रॅपेझियम प्रमाणे दिसेल या भिन्नता खूप लहान आहेत स्क्वेअरऐवजी अशा प्रकारे कदाचित याठिकाणी ट्रापेझॉइडल देखील सहन केले जाते आणि यालाच आपण भूमितीय टॉलरन्स म्हणतो लांबी लाइन्स डायमीटर अशा प्रकारच्या गोष्टी असेल तर आपण त्यास साइज टॉलरन्स म्हणतो मी म्हटल्या प्रमाणे आपल्याला जर सिलिंडर काढायचे आहे परंतु ते थोडेसे ओव्हल वाटू शकते अशा प्रकारच्या गोष्टी देखील जॉमेट्रीक टॉलरन्स आहेत ज्याला राखणे आवश्यक आहे जॉमेट्रिक डायमेन्शनिंग आणि टॉलरन्सिंग एखाद्या भागाची भिन्न भौमितीय वैशिष्ट्ये नियंत्रित करण्यासाठी विशेष चिन्हे वापरतात तथापि आपण त्यांचा रुंदी उंची व्यासासारख्या आकाराच्या बाबतीत स्पष्टपणे उल्लेख करीत आहोत कदाचित आपण थोडासा ईलिप्स किंवा ओवल प्रकारच्या गोष्टींसाठी वर्तुळ हे विशिष्ट प्रकारची चिन्हे वापरतो याचा अर्थ असा की त्यास त्या पातळीपर्यंत भिन्नतेची परवानगी आहे सिंगल डायमेन्शन साठी डायमेन्शन आणि टॉलरन्स सह टॉलरन्स निर्दिष्ट केले जाऊ शकते ते कसे रिप्रेझेंट करावे त्याकडे पाहू आपल्याला काय लक्षात घ्यावे लागेल मी 25 मिमी म्हणत असल्यास टॉलरन्स वरच्या आणि खालच्या मर्यादांमधील एकूण भिन्नता आहे वरच्या बाजूस मी कोणत्या पातळीवर जाऊ शकते त्या डायमेन्शन सह सर्वात खालच्या बाजूस मी कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकते ते 24 9 आहे किंवा ते 24 99 आहे किंवा ते 25 01सारखे आहे किंवा ते असे आहे 25 11 अशा प्रकारचे वरच्या खालचे या एकूण भिन्नतेशी सामना करण्यासाठी काहीतरी मर्यादित करते चला येथे एक उदाहरण पाहूया जिथे आपल्याकडे एक ड्रॉईंग शीट आहे ज्यावर बरेच घटक नमूद केले आहेत उदाहरणार्थ हे टर्निंग ऑपरेशनसाठी चक स्क्रू आणि इतर गोष्टी दर्शवितात उदाहरणार्थ आपण हे निवडू आपण पाहू शकतो की फाय प्लस किंवा वजा 0 005 युनिटसह 1 375 युनिट्सचे व्यास दर्शवते त्याचप्रमाणे आपण 1 120 हे अधिक किंवा वजा 0 005 पाहू त्याचप्रमाणे फाय 2 75 अधिक किंवा उणे 0 02 या व्यासाकडे पाहू जेव्हा उत्पादन अभियांत्रिकी ड्रॉईंग शीटमधून बाहेर येते मशीनिंग पूर्ण केली जाते आणि जेव्हा गुणवत्ता तपासणीकडे जाते तेव्हा मुख्यत गुणवत्ता नियंत्रण त्या ऑब्जेक्टसाठी या टॉलरन्सची पूर्तता होते की नाही ते तपासते जर एखाद्याने बाह्य वर्तुळाचा व्यास मोजला जर ते 2 75 पूर्णपणे ठीक आहे जर हे 2 77 आहे तर ते अगदी चांगले आहे जर ते 2 73 युनिट्ससारखे काहीतरी आहे तर हे अगदी उत्कृष्ट आहे कारण हे अधिक किंवा वजा 0 02 दर्शवते जर 2 78 असेल तर तो भाग नाकारला जाईल तर पुढील हेतूसाठी हे टॉलरन्स नेहमीच उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे आपण याकडे पहात आहोत आपल्याकडे नेहमी सकारात्मक किंवा नकारात्मक बाजूस अधिक किंवा वजा 0 02 असणे आवश्यक नाही कधीकधी सकारात्मक बाजूने त्यास प्राधान्य दिले जाते परंतु जेव्हा आपण गोष्टी बसवू इच्छित असाल तेव्हा नकारात्मक बाजूने त्यास प्राधान्य दिले जात नाही जर त्यापेक्षा ती कमी असेल तर कदाचित ती वस्तू धारण करू शकत नाही तर ती अतिशय घट्ट असेल उदाहरणार्थ आपण सिलेंडर घेऊ आता जेव्हा मी हे डायमेन्शन किंवा कदाचित हे अधिक योग्य मार्गाने मोजणार आहे मी 25mm साठी 25 01 च्या वरील किंमतीला प्राधान्य देईल परंतु जर मी 25 1च्या खाली गेलो तर ते जवळपास असेल की हे सिलिंडर त्या ऑब्जेक्टमध्ये प्रवेश करणे शक्य होणार नाही तर कधीकधी हे लोअर डायमेन्शन 0 सारखे कठोरपणे लावले जावेत हे आवश्यक आहे वरील कोणत्याही प्रकारच्या वस्तू जसे की आपण सिलेंडरबद्दल बोलत असाल तर हे ऑब्जेक्ट मध्ये फिक्स होत असेल तर ठीक आहे मी त्या 25 मि बरोबर जात असल्यास हे अगदी ठीक आहे परंतु 25 02 च्या वरील काहीही त्या बॉक्सच्या बाहेर असेल तर तेव्हा आपण ते खरोखर फिट करू शकत नाही त्या केसमध्ये खालची बाजू वरच्या बाजूपेक्षा श्रेयस्कर राहील तर त्या आधारावर आपले प्लस आणि वजा फरक नेहमीच राहतील आणि हे टॉलरन्स दोन भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागली गेले आहे एक लिमिट टॉलरन्स जिथे आपण डायमेन्शन 2 5 2 45 या दोन्ही गोष्टी दर्शवितो त्याचप्रमाणे लिमिट टॉलरन्ससाठी ज्या मर्यादेचा उल्लेख केला आहे ती 1 4 ते 1 5 पर्यंत बदलू शकते हा व्यास 1 5 ते 1 75 पर्यंत बदलू शकतो त्याचप्रमाणे 28 0 ते 28 4 कोन्समध्ये अशा प्रकारच्या मर्यादा दर्शवित असल्यास त्यास लिमिट टॉलरन्स म्हणतात जर हे प्लस मायनस प्रकारचे टॉलरन्स असेल तर आपण सामान्यत ते 2 5 अधिक किंवा उणे 00 वजा 005 प्रकारे दर्शवितो अशा प्रकारच्या सामान्य गोष्टी आपण ड्रॉईंग शीट वर बघतो जसे की 1 45 अधिक किंवा 05 00 वजा तसेच काहीतरी अधिक 0 15 आणि वजा 0 10 अशा प्रकारच्या गोष्टींना प्लस मायनस टॉलरन्स म्हणतात तर अभियांत्रिकी रेखांकनांशी आपला परिचय सारांशित करण्यासाठी पहिल्या सहा व्याख्यानांमध्ये आपण प्रथम ड्रॉईंग शीट्स ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स लेटरिंग लेआउट डायमेन्शनिंग टॉलरन्स बद्दल सर्व काही बघितले पुढच्या वर्गात आपण रेषांचे वक्र दुभाजक रेषा कशा काढायच्या आणि हे इन्स्ट्रुमेंट्स भौमितीय गोष्टी तयार करण्यासाठी कसे वापरावे पॅराबोला वर्तुळ हायपरबोला आणि इतर वक्र जसे सायक्लॉईड्स या सारख्या सामान्य कोनिक सेक्शनतची रचना कशी करावी याबद्दल शिकू म्हणून व्याख्यान 7 नंतर आपण हे कोनिक सेक्शन्स आणि भूमितीय बांधकाम कव्हर करतो आपले खूप खूप आभार